आपल्याला वर्गातील सर्व पारंपारिक दृष्टीकोण परिचित आहेत एक शिक्षक आहे बरेच विद्यार्थी सामान्यत निश्चित ठिकाणी बसलेले असतात आणि व्याख्यान संपल्यानंतर घंटा वाजते आणि असेच पुढे चालू राहते आपल्या बऱ्याच जणांना यापैकी काही प्रतिमा पहायला मिळत आहेत त्या विविध ई शिक्षणासंदर्भात असून आपल्या परिचयाच्या आहेत तुम्हाला परिचित असलेल्या दुसऱ्या ई शिक्षणाच्या उदाहरणांचा सुद्धा विचार करू शकता आता आपण या दोन्ही पध्दतींचा विचार केला आहे तर आपण या दोन दृष्टिकोनांची तुलना आणि फरक करू या उदाहरणार्थ विचारात घ्या प्रत्येक पध्दतीत शिक्षकांची भूमिका काय आहे शिकणारा प्रत्यक्षात काय करतो आणि हे शिकणारे कोण आहेत बहुसंख्य काम कोण करते प्राथमिक जबाबदारी कोण उचलत वेळ आणि ठिकाण या संदर्भात जे सामग्री निवडतात ते किती लवचिक आहेत वगैरे वगैरे हा शिक्षण संवाद थोडा थांबवा पारंपारिक दृष्टिकोण आणि ई शिक्षणाचा दृष्टिकोण दरम्यान तीन फरक लिहा आपल लेखन पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरु करा पारंपारिक दृष्टिकोण आणि ई शिक्षणाचा दृष्टिकोण दरम्यानच्या वैशिष्ट्यांमध्ये काही महत्त्वाच्या फरकांवर चर्चा करूया तुमच्यातील काहींनी शिक्षकांच्या आणि शिकणार्याच्या भूमिकेचे स्वरूप विचारात घेतले असेल पारंपारिक पद्धती मध्ये भूमिका निश्चितच केल्या गेल्या आहेत शिक्षक सामग्री माहिती कौशल्ये तंत्र आणि इत्यादींच्या बाबतीत ज्ञानाचा पुरवठा करणारे आहेत वगैरे शिक्षक आणि शिकणार्याच्या गटासमवेत शिक्षकांची शारीरिक उपस्थिती देखील असते याउलट ई शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक सामग्री तयार करतात आणि सूचना देणारे अभिकल्पक अभ्यासक्रमाचे आराखडे तयार करतात परंतु एकदा ते झाल्यावर शिक्षक कदाचित शिकणाऱ्यांना दिसत नसतील पारंपारिक वर्गात शिकणारे काय करतात ज्ञान मिळवणे ही विद्यार्थ्यांची त्या दृष्टीने प्राथमिक भूमिका असते ते क्रियाकलाप वगैरे करणार्या शिक्षकांच्या सूचनांचे अनुसरण करतात परंतु ते प्रामुख्याने ज्ञान प्राप्त करणारे असतात या विरुद्ध ई शिक्षण पध्दतीत विद्यार्थ्यांची भूमिका अधिक भिन्न असते आणि शिकणारे शिक्षणाचे अधिक मालक असतात हे असे का आहे शिकणाऱ्याला पुढे काय करायचे काय निवडायचे याचा क्रम प्रदान केला जाऊ शकतो परंतु हि पूर्णतः शिकणाऱ्याची निवड असते हे शिकणार्याला ठरवायचे आहे की खरोखरच ई शिकणार्या सामग्रीमधून जाण्याची आणि शिकण्याची मला आवश्यकता आहे त्यामुळे शिकणाऱ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत दिवसेंदिवस किंवा मिनिटा मिनिटाला सुद्धा शिकणाऱ्यावर नजर ठेवायला कोणीही नाही प्रतिबिंबित ठिकाणाचा विचार करा आपल्यातील काहींनी त्या शिक्षण वातावरणाचा विचार केला असेल किंवा कल्पना केली असेल पारंपारिक शिक्षणाचे वातावरण हे एक शिक्षक एक शिकणारा आणि शिकणार्याचा समूह यांच्या मधील एक संबंध आणि परस्पर अनुभव आहे तिथे प्रत्यक्ष शारीरिक उपस्थिती आहे या लोकांमध्ये थेट शारीरिक संपर्क असतो आणि या चर्चेच्या संदर्भात बर्यापैकी संवादाच्या बाबतीत मध्यस्ती असते अगदी प्रत्यक्ष आणि शारीरिक रित्या असते ई शिक्षण पद्धतीत तथापि सर्व परस्परसंवाद एकाच वेळी घडणारे नसतात अशा काही समक्रमित क्रिया असू शकतात जसे की समोरासमोर परस्परसंवाद जसे हँगआउट्स किंवा चित्रफित संमेलन परंतु बर्याच ई शिक्षण क्रियाकलाप असंकालिक असू शकतात जिथे एका ठिकाणी सामग्री तयार केली जाते आणि शिकणारा त्यास दुसर्या ठिकाणी वापरतो शिकणारे कोण आहेत या संदर्भात विशेषत शाळा किंवा महाविद्यालयीन जडणीमध्ये पारंपारिक वर्गात पुन्हा एकजिनसीपणा आहे कारण आम्हाला माहित असते की आमचे विद्यार्थी कोण आहेत ते तृतीय वर्षाचे अभियांत्रिकी विद्यार्थी किंवा एखाद्या विशिष्ट शाळेत इयत्ता ७वीचे विद्यार्थी असू शकतात इत्यादी कार्यस्थळाच्या परिस्थितीत किंवा कार्य शाळांमध्ये थोडी अधिक विभिन्नता असू शकते परंतु मोठ्या प्रमाणात आम्हाला हे माहित आहे की ते शिकणारे कोण आहेत आणि ते कमी अधिक प्रमाणात एकमेकांसारखे आहेत ई शिक्षण दृश्यामध्ये विरोधाभास म्हणजे शिकणाऱ्यां मध्ये विविधता किंवा विषमपणा खूपच उच्च आहे उदाहरणार्थ ऑनलाइन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला माहित नसते की कोण आपल्याकडे विविध पार्श्वभूमी आणि विविध ज्ञान असलेले लोक अभ्यासक्रमासाठी नाव नोंदवू शकतील तर शिकणार्यांच्या विविधतेत भिन्न भिन्नता आहे पुन्हा लवचिकतेच्या बाबतीत दोन दृष्टिकोनांमध्ये फरक आहे जसे आम्ही म्हटले आहे की पारंपारिक वातावरण ज्या ठिकाणी असते तेथे आणि त्या वेळेच्या बाबतीत अगदी कठोर आहे ई शिक्षण परिस्थितींमध्ये ठिकाण आणि वेळ दोन्ही अधिक लवचिक आहेत कारण ते वैयक्तिक साधनासह होऊ शकते ते प्रयोगशाळेत किंवा वर्गात असू शकते परंतु हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी देखील असू शकते किंवा ते शिकाऊच्या घरात देखील असू शकते ई शिक्षण पध्दतीसह पारंपारिक दृष्टिकोनाची प्रभावीतता आणि तुलनात्मक परिणामांची तुलना करणारे बरेच अभ्यास आहेत त्यामागील एक कारण म्हणजे दोघांच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत अशी विभिन्नता आहे फायदे भिन्न आहेत आणि आव्हाने भिन्न आहेत तर आपण या अभ्यासक्रमामध्ये काय करू विशेषतः या ई शिक्षण संवादामध्ये ई शिक्षण पध्दतीमध्ये असलेली काही मुख्य आव्हाने पाहू आणि नंतर आपण त्यांना संबोधण्याचे मार्ग पाहू पुढे जाण्यापूर्वी आणखी एका परावर्तनाच्या ठिकाणी थोडक्यात थोडे थांबा आपण पहात असलेली ई शिक्षण पध्दतीमधील बरीच वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला त्यानुसार अध्यापन आणि शिकण्याच्या प्रक्रियेस आव्हान देत आहेत आपण एकापेक्षा अधिक पर्याय निवडू शकता ह्या शिक्षण संवादाला थोडा विराम द्या आणि एकदा आपण पर्याय निवडून घेतल्यानंतर पुन्हा सुरू करू शकता ई शिक्षण पध्दतीत अशी अनेक आव्हाने आहेत ज्यामुळे बर्याचदा चुकीचे शिक्षण परिणाम होऊ शकतात यापैकी काही आव्हाने शिकणार्याच्या संघर्षामुळे असू शकतात इतर आव्हाने ई शिक्षणाच्या स्वरूपातच आहेत तरीही इतरांना प्रशिक्षणाच्या अभावामुळे असू शकते किंवा निर्देशात्मक अभिकल्पकाद्वारे ज्ञानाची कमतरता असू शकते चला या आव्हानांच्या प्रत्येक प्रकारात लक्ष देऊ या आणि त्याबद्दल थोडे सखोलपणे शोधूया ई शिक्षणामधील आव्हानांची एक श्रेणी म्हणजे शिकणाऱ्याला येणाऱ्या अडचणी उदाहरणार्थ प्रेरणा स्वत ची प्रेरणा ई शिक्षणाच्या परिस्थितीत एक अत्यंत निर्णायक समस्या बनते ही एक अत्यावश्यक गरज आहे आणि स्वत ची प्रेरणा न घेता शिकणारे बहुतेक वेळा अभ्यासक्रम सोडतात किंवा जे काही त्यांनी शिकायला पाहिजे आहे किंवा ते दिलेले काम पूर्ण करू शकत नाहीत आणि हे आव्हान असे आहे जे अभिकल्पक म्हणून आम्हाला लक्षात ठेवले पाहिजे काही विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आव्हान म्हणजे डिजिटल साक्षरता तंत्रज्ञानाद्वारे माध्यमांमध्ये सामग्री शोधणे त्यांचे मूल्यांकन करणे आणि त्यावर कार्य करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे विविध साधने वापरणे आणि हे करण्यास शिकणाऱ्याला पार्श्वभूमीचे ज्ञान नसल्यास सामग्रीसह प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी काहीही करण्यासाठी सामग्रीमध्ये प्रवेश करणे त्यांच्यासाठी अडथळा ठरते शिकवणार्यांना आणखी एक आव्हान असू शकते ते माध्यमांच्या अपरिचिततेमुळे जो स्वतःचा एक नवा शिकण्याचा अनुभव देऊन जातो इतर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या शारिरीक उपस्थितीसह समोरासमोर बसणे यात झटकन बदल करणे आणि ऑनलाइन परिस्थितीतील शिक्षक जेथे एका डिव्हाइसवर फक्त एक ई सामग्री आहे या प्रकारचा बदल हा एक अपरिचित शिक्षण अनुभव आहे आणि यामुळे अस्वस्थता आणि नवीन स्वरुपाचा प्रतिकार होऊ शकतो पुन्हा हे आव्हान काहीतरी आहे जे आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि ते कसे सोडवावे ते पहावे लागेल शिकवणार्यांना आणखी एक आव्हान म्हणजे वेळ व्यवस्थापन आहे जे प्रत्यक्षात लवचिकता आहे हा आणखी एक पैलू आहे वेळ व्यवस्थापन हे विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे कारण त्यांच्याकडे इतर प्राधान्यक्रम आणि इतर वचनबद्धता असू शकतात हे शिकणारांचे ओझे आहे असे दिसते आहे हे असे काहीतरी आहे जे शिकवणारे अभीकल्पक आणि शिक्षक आणि सामग्री निर्माता काही अंशी संबोधित करू शकतात ते सामग्रीचे कशी अनुक्रमित करतात ते कसे तुकडे करतात ते कसे समर्थन देतात वगैरे ई शिक्षणामध्ये बदल घडणारे शैक्षणिक विचारांचे एक महत्त्वाचे आव्हान आहे ई शिक्षण केवळ ऑनलाइन प्रवेशिकावर माहितीचा एक समूह टाकणे नाही ते गृहीत धरून शिकणारे त्यातून शिकायला कसेतरी शिकतील आणि अपलोड केलेल्या पीडीएफ फायलींचा फायदा कसा तरी होईल याला ई शिक्षण म्हणत नाही प्रभावी शिक्षणासाठी आणि शिक्षक म्हणून आपल्याला आपले शिक्षण सिद्धांत डिझाइन तत्त्वे माहित आहेत हे सर्वात महत्वाचे आहे त्यांना वर्गात कसे लागू करावे हे आपल्याला माहित आहे आपल्यातील अनेकांना ते माहीत आहे एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे ई स्वरूपातही शैक्षणिक विचार गहाळ होतात यापैकी काही शैक्षणिक बाबी कोणत्या आहेत ते शिकणार्या प्रेरणा व शिक्षकाच्या गुंतवणूकीसारख्या सामग्रीशी संबंधित असू शकतात ते परस्परसंवादाशी चर्चा दिलेला अभिप्राय प्रदान केलेले मचान या संबंधित असू शकतात ते सामग्री आणि लक्ष्यांमधील संरेखन यासारख्या सामग्रीशी संबंधित देखील असू शकतात आणि वास्तविक लक्ष्ये आणि सामग्री आणि मूल्यांकन किंवा वास्तविक जगाची उदाहरणे यांच्यामधील संरेखन या संबंधित देखील असू शकतात या शैक्षणिक विचार गहाळ होण्याची काही कारणे कोणती आहेत एक मुख्य मुद्दा म्हणजे व्यवहारातील अंतर आणि यामध्ये ई शिक्षणामधील वेळ आणि जागेच्या दृष्टीने केवळ भौतिक अंतरच नाही तर संवादाच्या बाबतीत देखील आहे उदाहरणार्थ प्रशिक्षकाला काय सांगायचे होते शिकणार्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि शेवटी शिकणारे काय संपादन करतात या शैक्षणिक विचार गहाळ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे सिद्धांत शिकण्याच्या ज्ञानाचा अभाव आणि लोक कसे शिकतात किंवा सामग्री निर्मात्यास महत्त्व नसण्याची शक्यता आहे जरी ई शिक्षण सामग्री अभिकल्पकाला लोक कसे शिकतात या सिद्धांताबद्दल माहिती असेल तरीही त्याचे भाषांतर केले जाताना ई शिक्षण योजनेमध्ये कार्यान्वित करणे ही स्वतःची आव्हाने असतात काही ई शिक्षण प्रसंगांसाठी आव्हानांची आणखी एक श्रेणी म्हणजे विविधता आणि वैयक्तिक फरक तो विशेषतः प्रौढ विद्यार्थ्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी महत्वाचा ठरतो लिंग आणि वय या दृष्टीने विभिन्नता परंतु शैक्षणिक पार्श्वभूमी देखील पूर्वीचे ज्ञान भाषा सांस्कृतिक फरक ई शिक्षण असल्यामुळे शिक्षणाच्या स्वरूपासह पार्श्वभूमी आणि ज्या उद्देशाने शिकणारा खरोखर सामग्री सह संवाद साधत आहे एखाद्या प्रमाणित शाळेत किंवा वर्गात शिक्षकांसाठी सुद्धा भाषा किंवा सांस्कृतिक मतभेदांची मांडणी महत्त्वाची ठरू शकतात उदाहरणार्थ एखाद्या शिक्षिकेने कोणत्या उदाहरणांमध्ये निर्णय घेण्याचे ठरविले जे तिच्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे एक अतिशय साधे उदाहरण प्राथमिक शाळेसाठी 'वर्तुळातील अपूर्णांक' या विषयावरील सामग्री तयार करीत असताना चपाती बद्दल बोलायचं की apple pie बद्दल बोलायचं सारांश करताना आपण अनेक आघाड्यांवर आव्हाने पाहिली शिकणारा ई सामग्री विविधतेमध्ये नसल्यामुळे शैक्षणिक विचारांवर संघर्ष करतो आता हे बर्याच आव्हानांसारखे दिसते आणि आपल्यातील बर्याच जणांना हे त्रासदायक वाटते तर या टप्प्यावर आपण काय करावे आपण प्रारंभ करताना आपल्या संदर्भात यापैकी कोणती आव्हाने महत्त्वपूर्ण आहेत जे तुमच्या शिकणार्यासाठी उपयुक्त आहे या पासून सुरुवात करू शकता उदाहरणार्थ जर आपण शिक्षक असाल तर कदाचित वयातील कार्यपद्धतीच्या भिन्नतेपेक्षा सामग्रीमधील शिकणाऱ्याच्या गुंतवणूकीचा शैक्षणिक विचार महत्त्वाचा आहे दुसरीकडे आपण काही उद्योगातील शिक्षण आणि विकास विभागात प्रशिक्षक असल्यास वैयक्तिक फरक आणि विविधता कदाचित अग्रक्रम घेऊ शकेल आपण नैतिक उद्योगातील एखादी सूचना देणारी असल्यास किंवा आपण एमओओसी मधील सामग्री निर्माता असाल पुन्हा माध्यमांशी परिचित असलेले विद्यार्थी शिकणे आणि त्यांचे लक्ष वेधून घेणे महत्वाचे ठरेल आपण ग्रामीण भागात कार्य करणार्या स्वयंसेवी संस्थेसाठी ई सामग्री तयार करीत असल्यास डिजिटल साक्षरता प्राथमिक असू शकते या प्रत्येक आव्हानामुळे अभीकल्पक म्हणून आपण बनवलेल्या आराखड्यामध्ये आवश्यक असलेले सर्व समूह अस्तित्वात असल्याची खात्री करून घ्यावी लागेल तर या अभ्यासक्रमामध्ये आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया यापैकी काही गरजा त्या संबोधित करतील या आव्हानांपैकी ज्या मुख्य आवश्यकता आहेत ज्यात परस्पर क्रियाशीलता शिकणारे कसे प्रतिबिंबित करतात त्या दृष्टीने आपण शिकत असलेल्याच्या सामग्रीच्या गुंतवणूकीकडे लक्ष देऊ या नवीन माध्यमामध्ये आपण विद्यार्थ्यांना कसला पाठिंबा देऊ शकतो जेव्हा शिकणाऱ्याला शंका किंवा अडचण येते तेव्हा किंवा समवयस्करांशी चर्चा करत असताना आणि संवादाच्या दरम्यान तत्परतेने मदत करावी आपण ई शिक्षणाबाबतीत सक्रिय शिक्षणास कसे प्रोत्साहित करावे हे 'करून दाखवण्याच्या' शिक्षण पद्धतीवरून बरीच चर्चा करू आपण सामग्रीच्या शेवटी आलेल्या थोड्या आवश्यकतांवर देखील संपर्क साधू जसे की लक्ष्य आणि सामग्री आणि मूल्यांकन आणि तंत्रज्ञान साधनांमधील संरेखन परंतु आपले बहुतेक लक्ष शिक्षण आणि त्याद्वारे शिकण्याच्या शैक्षणिक विचारांचा आराखड्याची प्राथमिक तत्त्वे यावर असेल